तर पुढच्या काही व्याख्यानात मी इंडस्ट्री 4 आणि इंडस्ट्रियल आयओटी या विषयांवर काही केस स्टडीज घेणार आहे आतापर्यंत आम्ही आयओटीच्या काही मूलभूत समस्यांचा आणि विशेषत नेटवर्किंग पैलूंचासेन्सिंग नेटवर्किंग अॅक्ट्युएशन इत्यादींचा विचार केला आहे त्यानंतर आम्ही त्यातील व्यवसायाचे पैलू आणि विशेषत आयआयओटी मधील नेटवर्किंगच्या मुद्द्यांसंबंधी काही महत्त्वाच्या तांत्रिक बाबींकडे लक्ष देणार आहे उद्योगांद्वारे स्वत ची प्रगती करीत कार्यक्षमतेकडे ही तंत्रज्ञान कशी अवलंबली जाऊ शकतात हे समजणे आता फार महत्वाचे आहे तर सर्वप्रथम केस स्टडी म्हणजे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया म्हणून केस स्टडीज खूप महत्वाच्या आहेत कारण ते एखाद्या विशिष्ट विषयावर सखोल ज्ञान आणि संकल्पनांचे स्पष्टीकरण प्रदान करतात आमच्या बाबतीत आम्ही इंडस्ट्री 4 0 आणि इंडस्ट्रियल आयओटी या विषयाबद्दल बोलत आहोत तर मागील व्याख्यानात आपण मिळवलेल्या मूलभूत ज्ञानाची जी काही संकल्पना आहे ती सखोलपणे समजून घेणे आवश्यक आहे वास्तविक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी त्यांचा खरोखर कसा उपयोग करता येईल याचा अर्थ असा की उद्योग स्वतला सुधारित उद्योग औद्योगिक प्रक्रिया आणि उत्पादनांकडे रूपांतरित करण्यासाठी जे काही वापरत आहेत त्यामध्ये इंडस्ट्री 4 0 आणि आयआयओटी या संकल्पना कशा अवलंबल्या जाऊ शकतात जर आपण औद्योगिक प्रक्रिया सुधारत असाल तर ते कसे होऊ शकते नंतर आपोआप ही उत्पादने उत्पादनाची गुणवत्ता कार्यक्षमता सर्वकाही सुधारत जाईल तर आम्ही सध्या अस्तित्वात असलेल्या काही बाबींवर विचार करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण अनुसरण करणार आहोत उद्योग 4 0 च्या आधारावर आपल्या विद्यमान उद्योगांमध्ये गोष्टी कशा सुधारल्या जाऊ शकतात यावर विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मुळात केस स्टडीमुळे एखाद्या विशिष्ट संदर्भातील डेटा बारकाईने तपासता येतो तर हे संदर्भ विशिष्ट आहेत कारण प्रकरण समजून घेण्यासाठी कोणत्या विशिष्ट पद्धती पाळल्या पाहिजेत आणि केस स्टडीद्वारे डेटाचे गुणात्मक आणि परिमाणात्मक विश्लेषण देखील प्रदान केले जाईल तर केस स्टडीज संबंधित घटनांच्या विस्तृत विश्लेषणाद्वारे वास्तविक जीवनातील घटनेचे अन्वेषण आणि शोध घेता येतील जसे मी म्हणालो की आमच्या संदर्भात आम्ही वास्तविक उद्योग वास्तविक कार्यरत उद्योगांबद्दल बोलत आहोत ज्यांना आम्ही भेट दिली आहे वास्तविक जीवनातील उद्योगांबद्दल आम्ही विविध माहिती गोळा केली आहे जे खूप चांगली कामगिरी करत आहेत परंतु नंतर ते त्यांची व्यवसाय प्रक्रिया कशी सुधारू शकतात त्यांची कार्यक्षमता कशी सुधारू शकतात इंडस्ट्री 4 0 स्वीकारून व्यवसायाच्या सुधारित कार्यक्षमतेकडे त्यांची तांत्रिक प्रक्रिया कशी सुधारली जाऊ शकते मूलभूतपणे काय होते त्या अभ्यासात आपण असे एखादे विशिष्ट प्रकरण निवडता जे भौगोलिक क्षेत्र असू शकते किंवा कदाचित एखाद्या विशिष्ट उद्योगासंदर्भात चिंतेचा विषय असू शकेल काही व्यक्तींचा किंवा त्या विषयाचा विचार होऊ शकेल तर आपण कोणत्या विषयाबद्दल बोलत आहोत ते आपण प्रथम परिभाषित करणे आवश्यक आहे म्हणून एकदा हा विषय निश्चित केल्यानंतर गोष्टी खरोखरच कशा घडल्या आहेत याबद्दल तपशीलवारपणे समजून घेतले पाहिजे आणि नंतर तंत्रज्ञानाद्वारे हस्तक्षेप करून विद्यमान प्रक्रिया कशा सुधारल्या पाहिजेत हे समजून घेतले पाहिजे आमच्या इंडस्ट्री 4 0 आणि औद्योगिक आयआयओटी या विशिष्ट संदर्भात केस स्टडीचा वापर करणे हा संपूर्ण हेतू आहे तर आम्ही आपल्यासाठी विविध प्रकरणांचा अभ्यास तयार केला आहे या विशिष्ट अभ्यासक्रमात आम्ही खर्या उद्योगांकडे गेलो आहोत आपण खऱ्या उद्योगांशी जोडले गेलो आहोत आणि हे उद्योग आपल्या देशाच्या निरनिराळ्या भागांत आहेत विशेषत आपल्या देशाच्या पश्चिम भागाकडे लक्ष दिले आहे याचा अर्थ असा की आम्ही हे सर्व संग्रहित केले आहेत आम्ही विविध उद्योगांमध्ये गेलो आहोत आम्ही तेथे पोहोचलो आहोत आम्ही त्यांच्या विद्यमान प्रक्रिया समजावून घेतल्या आहेत ते व्यवहारात काय करत आहेत हे आम्ही नोंदविले आहे आणि आम्ही ते तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत जे काही शिकलात त्याचा अभ्यास करण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न देखील करू शकता या कोर्समधील अनेक व्याख्यानांमधील व्यवसाय व त्यांची व्यवसाय प्रक्रिया सुधारण्यासाठी ज्ञान कसे वापरू शकता हे जाणून घ्या तर आपण त्या गोष्टींचे विश्लेषण करीत आहोत तर बर्याच प्रकरणांमध्ये असे नाही की ज्या विद्यमान उद्योगांना आपण संपर्क साधला आहे आम्ही नोंद केलेला डेटा गोळा केला आहे त्या बहुतेक प्रकरणांमध्ये आपल्याला आढळेल की त्यांच्याकडे आधीपासूनच इंडस्ट्री 4 0 आणि औद्योगिक आयओटी समाधानाकडे उच्च मापदंड नाहीत आणि हे आवश्यक नाही परंतु त्यांना खरोखर समजले आहे की त्यांना विद्यमान प्रक्रिया सुधारण्याची आवश्यकता आहे तर ते त्या भागासाठी खूप उत्सुक आहेत परंतु त्याच वेळी त्यांना काय करावे लागेल याबद्दल त्यांना चांगली समज नाही तर आम्ही हे कच्चे व्यवसाय त्यांचा गोळा केलेला कच्चा डेटा घेऊ आणि आम्ही स्वत चे विश्लेषण करू की आम्ही त्यांची प्रक्रिया कशी सुधारू शकतो प्रक्रिया सुधारित करण्यासाठी आम्ही त्यांना सुचवू शकतो की ते कसे करू शकतात आणि नंतर त्या सूचना त्यांच्याद्वारे अवलंबल्या जाऊ शकतात किंवा नाही ते त्यांच्यावर अवलंबून राहील परंतु आम्ही या गोष्टींचे विश्लेषण करू शकतो आणि इंडस्ट्री 4 0 आणि औद्योगिक आयओटी तांत्रिक आणि व्यवसाय समाधानाच्या त्या पर्यायात ते काय करू शकतात याबद्दल आम्ही त्यांना सूचना देऊ शकतो म्हणून आम्ही यापैकी काही उद्योगांना भेट दिली ती म्हणजे दूध प्रक्रिया व पॅकेजिंग उद्योग आम्ही काही उत्पादन उद्योगांना भेट दिली आहे वेगवेगळ्या केस स्टडीज आहेत मी या सर्व उद्योगांबद्दल पुढील काही व्याख्यानांमध्ये दाखवणार आहे ते काय करीत आहेत आमच्याकडे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आहे आम्ही आपल्यासाठी हा डेटा एकत्रित केला आहे जेणेकरून आपण काय चालले आहे ते थेट पाहू शकता आणि आमच्याकडे या दुधाच्या पलीकडे काही प्रक्रिया आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन उद्योग आणि त्याच्याही पुढे काही आहे आमच्या संस्थेतल्या काही कला प्रयोगशाळांबाबतची काही प्रकरणेही आम्ही तुम्हाला दिली आहेत स्टील तंत्रज्ञान प्रयोगशाळा मग ते काय करत आहेत तर त्यांच्याकडे विशेषत वेल्डिंग वेल्डिंग यंत्रसामग्रीच्या बाबतीत खूप प्रगत सुविधा आहे तर ते कसे वापरत आहेत औद्योगिक आयओटी सोल्यूशन अवलंब करण्याकडे हळूहळू ते कसे बदलत आहेत हे आपण पाहणार आहोत तुम्ही येथे विद्यार्थ्यांचे काही मिनी प्रकल्पदेखील पाहणार आहात मी येथे शिकवलेल्या सेमिस्टर कोर्समध्ये त्यांनी केलेले काही मिनी प्रकल्प आहेत यापैकी काही लघु प्रकल्प आपल्याला या छोट्या छोट्या बिल्डिंग ब्लॉक्सच्या वापराद्वारे हळूहळू कसे तयार करू शकतात याबद्दल आपल्याला थोडी कल्पना देऊ शकतात आपण हळूहळू कसे तयार करू आणि प्रिस्क्रिप्शनच्या रूपात काही दिलेल्या उद्योगाचे रूपांतर करू शकता आपण त्यांचा इंडस्ट्री 4 0 मध्ये दत्तक घेण्यासाठी कसा बदल करू शकता आणि शेवटची गोष्ट जी सांगायची आहे ती म्हणजे आमच्या संस्थेमध्ये अत्याधुनिक व्हर्च्युअल रियालिटी लॅबची आहे मीही तिचा एक भाग आहे आणि आम्ही हे एकत्र बनवले आहे या प्रयोगशाळेत आभासी वास्तव यंत्रणा आहे जी तिथल्या इंडस्त्री 4 0 च्या रूपांतर प्रक्रियेच्या दिशेने कशी वापरता येऊ शकते या आभासी वास्तव प्रयोगशाळेच्या माध्यमातून आपल्याकडे व्हर्च्युअल टूर पाहायला मिळणार आहे म्हणूनच इतकी समृद्ध सामग्री जी आम्ही आपल्यासाठी तयार केली आहे जेणेकरून आपल्याला वास्तविक उद्योग आणि विविध प्रयोगशाळांमध्ये काय चालले आहे हे समजू शकेल आणि विद्यमान प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांच्या प्रक्रियेचे रूपांतर कसे करू शकू तर पुढील काही व्याख्यानात या प्रकरणांपैकी प्रत्येकाचा अभ्यास करताना आपण मागील व्याख्यानात जे काही शिकलात त्या आधारावर इंडस्ट्री 4 0 आणि औद्योगिक आय दत्तक घेण्याच्या दिशेने त्यांच्या सद्यस्थितीतील प्रक्रियांसाठी आपण कोणते परिवर्तन सुचवू शकता याचा विचार करण्याचा प्रयत्न करा तंत्रज्ञान तंत्रज्ञान निराकरणे व्यवसाय निराकरणे इत्यादी व्यवसाय आर्किटेक्चर आणि इतर अनु प्रयोगांची मूलभूत तत्त्वे आम्ही समाविष्ट केलेल्या विद्यमान ज्ञानाचा आपण कसा उपयोग करू शकाल आम्ही आपल्याला मागील व्याख्यानांमध्ये शिकवले की त्यांची प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी आपण त्यांचा कसा वापर करू शकाल म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की तेथे कोणीही नाही परंतु बर्याच बाबतीत असे उद्योग अद्याप तेथे नाहीत ते सुधारण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहेत आणि त्यांना काय करावे लागेल हे त्यांना कळत नाही तर सध्या अस्तित्त्वात असलेल्या गोष्टींचे विश्लेषण करण्याची आणि त्यांच्यासाठी एक प्रिस्क्रिप्शन तयार करण्याची ही एक संधी आहे तर त्या विशिष्ट मार्गाने जा असे समजू नका की प्रकरण आम्ही रेकॉर्ड केलेल्या सामग्रीचा अभ्यास करतो ज्या आम्ही आपल्याला पुढील काही व्याख्यानात दर्शवू त्यांच्याकडे इंडस्ट्री 4 0 आणि औद्योगिक आयओटी हे तंत्रज्ञान आधीपासूनच असेल त्यांच्याकडे आधीपासूनच हे नाही ते अद्याप तेथे पोहोचले नाहीत परंतु त्या दृष्टीकोनातून सामग्रीचे विश्लेषण कसे केले जाऊ शकते ते पहा म्हणून आपणाकडून अशी आवशक्यता आहे की आम्ही आपल्याला जे पुढील व्हिडिओ दाखवणार आहोत अशा व्हिडिओंद्वारे खरोखर काय घडत आहे हे समजून घेणे आवश्यक आहे आपण प्रथम समजून घ्या की आपल्याला त्यांच्या विद्यमान प्रक्रिया समजून घेणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे त्यानंतर या अवलंब करण्याच्या दिशेने काही लक्ष्य उद्दीष्टे सेट करा नंतर परिवर्तन क्रियाकलाप करावे लागतील तर परिवर्तन स्वतः एक प्रकल्प आहे तर सर्व प्रकल्प व्यवस्थापन उद्दीष्टे काय आहेत प्रकल्प व्यवस्थापनाच्या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे प्रथम क्रमांकावर आपण अर्थसंकल्प वेळापत्रक आणि इतर गोष्टींद्वारे उद्दीष्टांना स्पष्ट मर्यादा घातल्या पाहिजे तर मग आपण त्यांच्यासाठी उद्दीष्टे कशी सेट करू शकता मग शेवटची गोष्ट म्हणजे आपण सेन्सर अॅक्ट्युएटर्स नेटवर्क जे इंडस्त्री 4 0 की सुंदरता आहे त्या बाबतीत जे काही शिकलात त्याबद्दल विचार करा कनेक्टिव्हिटी भिन्न मशीनरी जोडणे वेगवेगळ्या वस्तू जोडणे विशिष्ट उद्योगात दुसर्या उद्योगासह एक उद्योग करणे ज्यायोगे विविध मशीन साधने तंत्रज्ञान लोक प्रक्रिया आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी कशी वाढवता येईल तर ही फार महत्वाची गोष्ट आहे तर आपल्याला त्या गोष्टी समजून घेणे आणि इंटरऑपरेबिलिटी करणे देखील आवश्यक आहे काहीतरी आधीपासून विद्यमान आहे विद्यमान प्रक्रिया पूर्णपणे काढून टाकणे आणि सुरवातीपासून गोष्टी तयार करण्यात काही अर्थ नाही तर अस्तित्त्वात असलेले तंत्रज्ञान आणि सुचविलेल्या तंत्रज्ञानामधील इंटरऑपरेबिलिटी समाधान म्हणून कार्यपद्धती कशी आणता येईल जे त्यांच्या प्रक्रिया सुधारतील याचे निराकरण शोधले पाहिजे तर स्वयंचलितकरण पूर्ण स्वयंचलितरित्या मानवीय हस्तक्षेप कमी किंवा आदर्श नसलेल्या पूर्णपणे स्वयंचलित प्रणालींशी जोडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे तर स्वयंचलित फॉल्ट डिटेक्शन स्वयंचलित देखभाल या प्रकरणांची काळजी घेताना आपण हे कसे करणार आहोत अभिप्राय नियंत्रण अभिप्राय नियंत्रण खूप प्राथमिक आहे तर मुळात जे घडते ते असे समजावे की असे काही मशीन आहे जे एखादे काम करीत आहे मग काय करण्याची आवश्यकता आहे ती अशी की आपण संबंधित सेन्सरच्या मदतीने आपला डेटा एकत्रित करा मग संकलित केलेल्या सेन्सर डेटाच्या आधारे आपल्याला नेटवर्कद्वारे डेटा पाठविणे आवश्यक आहे डेटा चे विश्लेषण करणे खूप महत्वाचे आहे आणि विश्लेषणाच्या निकालांच्या आधारे आपण मशीनला परत अभिप्राय संदेश पाठविला जातो उदाहरणार्थ आणि मशीनद्वारे प्राप्त झालेल्या फीडबॅक सिग्नलच्या आधारे ती करत असलेल्या विद्यमान कामामध्ये जे आधीपासूनच करत आहे ते सुधारणा करण्यासाठी मशीन सुधारत आहे तर हे सर्वकाही एकत्रितपणे संवेदना अभिनय कनेक्टिव्हिटी विश्लेषणे आणि अभिप्राय नियंत्रित करणे सर्वकाही एकत्र ठेवणे मी आधी म्हटल्याप्रमाणे एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्व काही कनेक्ट केलेले आहे आणि परिणामी मानवी हस्तक्षेप कमी करावा लागेल किंवा कोणताही मनुष्य हस्तक्षेप होणार नाही तर माझी अशी सूचना आहे की प्रत्येक प्रकरणात अभ्यास करण्यापूर्वी आपण मागील व्याख्यानात जे काही शिकलात त्याबद्दल विचार करा समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणत्या सेन्सर्सची आवश्यकता आहे आपल्याला कोणत्या सेन्सर्सची आवश्यकता आहे हे सादर करीत असलेल्या प्रत्येक बाबतीत विचार करा कारण सेन्सर्स काय चालले आहे याविषयीच्या कच्च्या डेटाचे कनेक्टर बनणार आहेत ही मशीन्स या व्यवसायाची पूर्व प्रक्रिया करतात आणि त्याप्रमाणे कोणते सेन्सर आवश्यक आहेत कोणते एक्टिवे टर्स आवश्यक आहेत संवेदनायुक्त डेटा पाठविण्यासाठी कोणत्या नेटवर्कची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे तसेच अॅक्ट्युएटर्सना सिग्नल इ आवश्यक आहे तर नेटवर्कच्या बाबतीत आपल्याला आढळेल की हे एक असे नेटवर्क नाही ज्याबद्दल आपण बोलत आहोत हे सिस्टमच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विविध नेटवर्कचे संग्रह आहेत तर हे वेगवेगळे नेटवर्क वेगवेगळ्या मानकांचे अनुसरण कसे करतात वेगवेगळ्या प्रोटोकॉलचे अनुसरण कसे करतात आणि ते एकत्र कसे कार्य करतात तर इंटरऑपरेबिलिटी महत्त्वपूर्ण आहे डिव्हाइसच्या बाबतीत इंटरऑपरेबिलिटी डिव्हाइस लेव्हल इंटरऑपरेबिलिटी स्टँडर्ड लेव्हल इंटरऑपरेबिलिटी प्रोटोकॉल लेव्हल इंटरऑपरेबिलिटी आणि अॅप्लिकेशन लेव्हल इंटरऑपरेबिलिटी भिन्न ऍप्लिकेशन ते एकमेकांशी कसे संपर्क करतात आणि एकमेकांशी कसे बोलू शकतात स्वयंचलित फॉल्ट डिटेक्शन स्वयंचलित देखभाल स्वयंचलित कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करा ज्याबद्दल आपण त्यांच्या विद्यमान प्रक्रियेत सुधारणा करू शकाल आणि परिणामी ते आर्थिक सुधारले जात आहेत आणि म्हणूनच ते इंडस्ट्री 4 0 आणि आयआयओटी सोल्यूशन्स दत्तक घेण्याच्या दिशेने धडपड करीत आहेत ते लक्षात घ्या की आपण ओळख करुन देता की कोणत्याही तंत्रज्ञानाचा परिचय देण्यासारखे आहे ते तसे नाही ते होणार नाही त्यांची समस्या काय आहे याचा विचार करा आपल्याला इंडस्ट्री 4 0 आणि आयआयओटीबद्दल आधीच काय माहित आहे याचा विचार करा आणि या विद्यमान संकल्पना त्यांच्या प्रक्रियेत सुधारू शकतात की नाही आणि काय प्रिस्क्रिप्शन त्यांना भेटू शकेल मग आम्ही त्याबद्दल विचार करण्यासाठी त्यांच्यावर सोडतो आम्ही त्यांच्यासाठी जे काही सल्ले देत आहोत त्यांना ते स्वीकारण्यास आवडेल की नाही तर तो भाग आपण सोडून देऊ ते या विशिष्ट कोर्सच्या आवाक्याबाहेर जाईल आम्ही केवळ विश्लेषण स्वतः करू आणि आम्हाला फक्त त्यापुरतेच मर्यादित ठेवायचे आहे मला तसे माहित आहे की काय करावे लागेल हे आम्हाला माहित आहे परंतु आम्ही खरोखर त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत नाही आणि त्याबद्दल खात्री पटवून देऊन या उपायांचा अवलंब करण्यासाठी प्रयत्न करत नाही म्हणून मी आधी म्हटल्याप्रमाणे अभिप्राय नियंत्रण देखील खूप महत्वाचे आहे तर आपल्याकडे योग्य नियंत्रण यंत्रणा असणे आवश्यक आहे कारण अभिप्राय नियंत्रणाशिवाय आपण स्वायत्त फॅशनमध्ये विद्यमान प्रक्रिया सुधारणार नाही तर त्या ठिकाणी योग्य अभिप्राय नियंत्रण असणे आवश्यक आहे डेटाचे वास्तविक विश्लेषण दोन्ही वास्तविक व अवास्तविक डेटा विश्लेषक हे स्वतःच औद्योगिक आयओटीचे प्रमुख आहेत तर विश्लेषक त्यासाठी खूपच अविभाज्य आहे कामगारांच्या आरोग्यासंबंधीचे धोके कमी करणे आणि संपूर्ण कार्यक्षमतेत सुधारणा करणे या काही वेगवेगळ्या समस्या आहेत ज्या आपण या भिन्न प्रकरणांबद्दल या भिन्न गुणधर्मांच्या संदर्भात आम्ही सादर करणार आहोत आणि त्यांचे विश्लेषण करणार आहोत या अस्तित्त्वात असलेल्या या प्रकरणांकडे आपण कसे पाहू शकता याबद्दल आपण विचार केला पाहिजे तर यापैकी हे काही वेगवेगळे संदर्भ आहेत आणि यासह आम्ही या व्याख्यानाचा शेवट करणार आहोत मी जे काही बोललो आहे ते लक्षात ठेवा आणि त्या प्रत्येक प्रकरणांचा विचार करा या विशिष्ट व्याख्यानात मी मुद्यांना सूचित केलेल्या गोष्टींबद्दल विचार करा